बॅकग्राऊंड ऑपरेशनल एंपलीफायर I नमस्कार या आठवड्यात व मागच्या आठवड्यात आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स शिकलो आज आणि या आठवड्यात आपण अनालॉग इलेक्ट्रॉनिक्स व ऑपरेशनल ऍम्प्लिफायर बद्दल शिकू यात ऑपरेशनल ऍम्प्लिफायर बहुतेक विद्यार्थ्यांना घाबरवणारे असते याचा अनुभव मलादेखील आहे पण जर तुम्ही हे काळजीपूर्वक शिकले तर हेसुद्धा फार सोपे इक्विपमेंट आहे आणि इलेक्ट्रिकल सर्किट मधील फार सोपा एलिमेंट आहे तर ऑपरेशनल ऍम्प्लिफायर काय असते तेव्हा ऑपरेशनल ऍम्प्लिफायर हे असे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे ज्याला दोन इनपुट व 1 आउटपुट असते तेव्हा स्लाइड मध्ये दाखविल्याप्रमाणे आपण इथे एक त्रिकोण काढला आहे याला दोन इनपुट टर्मिनल जे आपण प्लस व मायनस असे दाखवले आहे आणि एक आउटपुट दाखवले आहे तेव्हा हे इनपुट टर्मिनल आणि हे आउटपुट टर्मिनल आहे इथे हे दोन इनपुट टर्मिनल जे आपण प्लस व मायनस असे दाखवले आहे त्यालाच आपण इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग म्हणजेच मायनस हे टर्मिनल इन्व्हर्टिंग साठी आणि प्लस हे टर्मिनल नॉन इन्व्हर्टिंग साठी असेदेखील म्हणू शकतो साधे सोपे आपण ते प्लस व मायनस इनपुट असे देखील म्हणू शकतो तेव्हा इथे काय घडते आता आधी आपल्याला हे कसे काम करते हे माहीत हवे तसेच या इनपुट आणि आउटपुट मधील रिलेशनशिप काय आहे या इनपुट आणि आउटपुट मधील रिलेशनशिप फारच सोपे आहे जर मी इथे हे पॉझिटिव होल्टेज Vp असे दाखवले आणि हे दुसरे निगेटिव्ह होल्टेज Vn असे दाखवले व हे आउटपुट होल्टेज Vo असे दाखवले तेव्हा जर Vp VN Vo Vsupply जर VN Vp Vo Vsupply असे इथे हे दोन इनपुट व 1 आउटपुट मिळून आपल्याला दोन पॉवर सप्लाय मिळतात इथे ही महत्त्वाची गोष्ट आहे कि आपल्याला Vsupply आणि Vsupply असे दोन पॉवर सप्लाय मिळतात जर इथे Vp हे Vn पेक्षा मोठे असेल तर आउटपुट हे पॉझिटिव्ह असते आणि तसेच जर Vp हे Vn पेक्षा लहान असेल तर आउटपुट निगेटिव्ह मिळते अशाप्रकारे तुम्ही इथे पाहू शकतात की ऑप अँप 2 इनपुट ला कम्पेअर करून कुठले इनपुट Vp किंवा Vn जास्त आहे ते सांगतात आणि म्हणूनच ऑप अँप ला कम्प्यारेटर असेदेखील म्हणतात कारण ऑप अँप 2 इनपुट ला कम्पेअर करून कुठले इनपुट Vp किंवा Vn जास्त आहे ते सांगतात आता तुम्हाला ही साधी गोष्ट माहित झाल्यानंतर मी तुम्हाला याचे थोडेसे कठीण असे पिक्टोरिअल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवतो तर आता मी इथे इनपुट वर्सेस आउटपुट असा ग्राफ काढतो तेव्हा इथे Vo हे एकच आउटपुट आहे पण इथे आपल्याकडे Vp आणि Vn असे दोन इनपुट आहेत आणि आपल्याकडे एकच X एक्सिस म्हणजे एकच इनपुट एक्सिस आहे आणि तेव्हा मी Vp आणि Vn हे दोन इनपुट या एकाच इनपुट एक्सिस वर कसे दाखवू शकतो माझ्याकडे 3D ग्राफ नाही आणि मला फार कठीणही करायचे नाही तेव्हा आता मी काय करतो ते पहा इथे आऊटपुट हे Vp आणि Vn मधील फरकावर अवलंबून आहे म्हणजेच इथे आपण इनपुट Vp Vn असे घेऊ शकतो इथे आउटपुट हे Vp किंवा Vn च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू वर अवलंबून नाही तर ते फक्त या दोघांमधील डिफरन्स वर अवलंबून आहे जर डिफरन्स पॉझिटिव्ह असेल तर Vp हे मोठे आहे आणि आउटपुट पॉझिटिव्ह येते आणि तसेच जर डिफरन्स निगेटिव्ह असेल तर आउटपुट निगेटिव्ह येते म्हणजे Vp हे Vn पेक्षा लहान आहे तेव्हा जर V P 5 V आणि Vn 3V असेल तर Vo Vp असेल कारण Vp हे Vn पेक्षा मोठे आहे आणि त्यामुळे Vo Vसप्लाय त्याचप्रमाणे जर Vp 2V आणि Vn 1 5V असेल तेव्हासुद्धा V0 Vp Vसप्लाय अशाप्रकारे V0 हे Vp किंवा Vn च्या खऱ्या व्हॅल्यू वर अवलंबून असते ते फक्त Vp आणि Vn च्या फरकावर अवलंबून असते आणि त्यामुळे तुम्ही इथे वेगवेगळे Vp किंवा Vn घेण्याऐवजी Vp आणि Vn मधील फरक घेतला तरी चालतो तेव्हा मी इथे या उजव्या बाजूला 0 म्हणजेच Vp Vn असे घेतो आणि या दुसऱ्या बाजूला 0 म्हणजेच Vn Vp असे घेतो आता इथे रूल प्रमाणे जर Vp हे मोठे असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह असे आणि हे पॉझिटिव्ह आउटपुट व्होल्टेज V0 Vसप्लाय असे असेल ते Vp आणि Vn च्या मधील फरकावर अवलंबून नसते जर Vp आणि Vn मधील फरक 1V असेल तर V0 Vसप्लाय 1V असेल तेव्हा इथे जर Vp Vn 2V असे असेल तर V0 Vसप्लाय 2V असणार आहे त्याचप्रमाणे जर V0 Vसप्लाय 4V आहे म्हणजे च Vp हे Vn पेक्षा 4V ने जास्त आहे आणि म्हणून इथे पाहू शकतात की आपल्याला ही सरळ आडवी लाईन मिळत आहे ती बदलत नाही उदाहरणार्थ जर Vसप्लाय 12V किंवा 15V असेल तर इथे Vसप्लाय 12V किंवा 15V असे असणार आहे आता हा फरक 1V 4 V किंवा 2V असा काहीही असू देत पण आउटपुट व्होल्टेज हे 12V असे कॉन्स्टंट राहणार आहे ते बदलणार नाही पण या डाव्या बाजूला Vp Vn आहे आणि त्यामुळे आउटपुट व्होल्टेज निगेटिव्ह असणार आहे आणि आता परत हे निगेटिव्ह असे कॉन्स्टंट राहणार आहे त्यावेळी फरक किती मोठा आणि किती लहान याचा विचार होणार नाही आउटपुट व्होल्टेज नेहमी निगेटिव असेच कॉन्स्टंट राहणार आहे तेव्हा अशाप्रकारे हे निगेटिव असेच कॉन्स्टंट Vसप्लाय असे राहणार आहे ते आपण या बाणाने दर्शवत आहोत आणि इथे ते असे सरळ आडवे जात आहेत त्यालाच आपण सॅचूरेशन असे देखील म्हणू शकतो म्हणजेच ते यापुढे वाढणार ही नाही किंवा कमी देखील होणार नाही तर हे असे ग्राफिकल बिहेवियर आहे तेव्हा पटकन दोन ओळीत सांगतो की Vp हे पॉझिटिव आउटपुट व्होल्टेज आहे आणि Vn हे निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज आहे ही छोटीशी गोष्ट सुद्धा आपण ग्रफिकली या डायग्राम मध्ये दाखवू शकतो आणि या डायग्राम ला स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक असे देखील म्हणतात स्टॅटिक का एकाच ओळीत सांगतो कारण इनपुट आणि आऊटपुट मधील रिलेशनशिप हे जर इनपुट किंवा आऊटपुट वेळेसोबत बदलत नसेल तरच हे रिलेशनशिप खरे आहे आणि जेव्हा इनपुट आणि आऊटपुट हे वेळेसोबत फास्ट बदलते तेव्हा हे इनपुट आणि आऊटपुट मधील रिलेशनशिप अशा प्रकारचा पॅटर्न फॉलो करत नाही किंवा हा रुल ही पाळत नाही आणि म्हणून याला आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक असे म्हणतो आता तुम्हाला प्रश्न पडला असे ल की जर Vp Vn असे तर काय घडेल म्हणजेच Vp Vn 0 असेल तर काय घडेल तेव्हा याचे उत्तर असे आहे की आउटपुट हे या निगेटिव व्हॅल्यू पासून फार हळू बदलत जात या पॉझिटिव व्हॅल्यू कडे जाते आता यावेळी मी ते स्ट्रेट लाईन आहे की कर्व लाईन आहे याचा विचार करत नाही खरेतर या रिजन जवळ जिथे Vp Vn आहे तिथे आउटपुट निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे हळुवारपणे बदलत जाते आता इथे थोडे काळजीपूर्वक पहा इथे हे Vp हे अंदाजे Vn इतके आहे तेव्हा हे आउटपुट हळुवारपणे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे बदलत जात आहे तर इथे या निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे बदलत जाणाऱ्या आऊटफुट ला ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे रिझोल्युशन असे म्हणतात आयडियलि हे रिझोल्युशन फार कमी असते आणि आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी ते झिरो असते आणि तेव्हा या इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक चा पॅटर्न असा दिसतो ऑपरेशन ऍम्प्लिफायर साठी आयडियल कॅरेक्टरिस्टिक हे असे उभी लाईन दिसते पण हे नक्कीच झिरो नसते जर हा गॅप जास्त असेल तर तो ऑपरेशनल ऍम्प्लिफायर योग्य नाही आणि जर हा गॅप कमी असेल तर तो ऑपरेशनल ऍम्प्लिफायर योग्य आहे कारण या रिजन मध्ये ऑपरेशनल ऍम्प्लिफायर कन्फ्युज असते ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे काय काम आहे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर दोन इनपुट ची तुलना करतो व कुठले इनपुट जास्त आहे ते सांगतो हे आउटपुट पॉझिटिव किंवा निगेटिव येते त्यावरून कळते जर Vp हे मोठे असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह होते तसेच जर Vn जास्त असेल तर आउटपुट निगेटिव्ह होते इथे या रिजन मध्ये Vp Vn असते त्यामुळे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर तेव्हा कन्फ्यूज होते आणि म्हणूनच आउटपुट हे पूर्णपणे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह करू नये ते नेहमी या दोघांच्या मध्येच असावे नाहीतर तिथे कन्फ्युजन होते तेव्हा आउटपुट हे पूर्णपणे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते हे आउटपुट Vp हे Vn पेक्षा किती मोठे आहे हे किंवा Vn हे Vp पेक्षा किती मोठे आहे आहे यावर अवलंबून असते आणि त्यामुळे कन्फ्यूजन होऊ नये म्हणून हा रिजन नेहमी छोटा असावा आणि असा ऑपरेशनल ऍम्प्लिफायर योग्य असतो तेव्हा ही ऑपरेशनल ऍम्प्लिफायर बद्दलची महत्वाची गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे आता ऑपरेशनल ऍम्प्लिफायर बद्दलचा दुसरा महत्त्वाचा रुल माहीत असणे गरजेचे आहे तेव्हा पहिला रुल म्हणजेच इनपुट आउटपुट रिलेशन आणि दुसरा रुल आपण पाहूयात इथे या ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव असे दोन इनपुट आहेत आता मी या इनपुट ला एक 20V चा व्होल्टेज सोर्स जोडतो आणि या करंट ला आपण In व इथे हे करंट Ip असे दाखवू यात म्हणजेच या पॉझिटिव्ह टर्मिनल मधून जाणारे करंट Ip व निगेटिव्ह टर्मिनल मधून जाणारे करंट In असे म्हणूयात आता रुल 2 प्रमाणे आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी जर Ip 0 असेल तर In हे करंट सुद्धा झिरो असते इथे होल्टेज Vp किंवा Vn किती कमी किंवा जास्त आहे याचा फरक पडत नाही नेहमी Ip In 0 असे असते म्हणजे आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या कोणत्याही इनपुट टर्मिनल मधून कुठलेही करंट फ्लो होऊ शकत नाही तसेच कोणतेही करंट कुठल्याच टर्मिनल मधून बाहेर पडू शकत नाही आणि त्यामुळे व्होल्टेज Vp किंवा Vn किती कमी किंवा जास्त आहे याचा फरक पडत नाही नेहमी Ip In 0 असे असते पण प्रॅक्टिकली हे करंट झिरो नसते हे करंट अगदी कमी म्हणजेच मायक्रो एम्पिअर मध्ये असते आणि त्यामुळे आपण कॅल्क्युलेशन करताना हे करंट दुर्लक्षित करू शकतो इनपुट एम्पिडन्स इनपुट व्होल्टेज input voltageइनपुट करंट VNIN or VpIp आता इथे या इक्वेशन मध्ये जर करंट म्हणजेच डीनोमिनेटर जर झिरो असेल किंवा फार छोटा असेल आणि न्यूमरेटर फाईनाईट नंबर असेल तर हे इनफायनाईट होते आणि हाच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा दुसरा रूल आहे तेव्हा नेहमी ऑपरेशनल ऍम्प्लिफायर बद्दलचे हे दोन रूल लक्षात ठेवा हे रूल वापरूनच आपण ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा कुठलाही प्रॉब्लेम सोडवू शकतो ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चे सर्किट सुद्धा आपण हे दोन रूल वापरून अनालाइज करू शकतो रूल नंबर एक rule no 1 म्हणजेच या इनपुट आउटपुट च्या कॅरॅक्टरिस्तिक वरून जर Vp हे व्होल्टेज जास्त असेल तर आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह असते आणि जर Vn हे व्होल्टेज जास्त असेल तर आउटपुट व्होल्टेज निगेटिव असते रूल नंबर दोन rule no 2 म्हणजेच ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या कोणत्याही ही इनपुट टर्मिनल मधून करंट आत जात नाही किंवा बाहेरही पडत नाही आता आपण या पॉईंटपासून पुढच्या क्लासमध्ये कंटिन्यू करूयात